विद्यापीठे आणि बौद्धिक संपदा सद्यस्थितीत बौद्धिक संपदा ही आधुनिक विद्यापीठांच्या महत्वाच्या घटकांपैकी एक घटक बनली आहे आपणास असेही म्हणता येईल की बौद्धिक संपदा ही नवीन विद्यापीठांची पायाभूत घटक बनली आहे असे घडून येण्याचे कारण म्हणजे अमेरिकेतील the Bayh Dole Act कायद्याद्वारे तेथील विद्यापीठांना त्यांच्या शोधांची परवाने व्यापार विकासासाठी देण्याची परवानगी देण्यात आली The Bayh Dole Act कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी सार्वजनिक निधीचा वापर करणाऱ्या विद्यापीठांना पेटंट घेण्याची परवानगी नाकारण्यात आली होती कारण सार्वजनिक निधीच्या माध्यमातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचे पेटंट द्वारे खाजगीकरण केले जाणे मान्य नव्हते मात्र या कायद्यामुळे विद्यापीठांना त्यांच्या शोधांचे परवाने देण्याची आणि त्याद्वारे व्यापारी तत्त्वावर विकासाची परवानगी देण्यात आली या कायद्याची व्याप्ती पेटंट कायद्यामधील एका जुन्या अपवादाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासली पाहिजे परंपरागत पेटंट कायद्यामध्ये अशा क्रियांना वगळण्यात आले होते ज्याद्वारे विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या असतील किंवा कुठलीही संशोधन क्रिया जी पेटंट कायद्याच्या उल्लंघन कक्षेच्या बाहेर असेल त्यामुळे विद्यापीठे किंवा वर्गांमध्ये ज्या क्रिया घडल्या असतील त्या जरी पेटंट कायद्याच्या उल्लंघन कक्षेमध्ये येणाऱ्या असल्या तरीही त्यांना पेटंट कायद्या मधून वगळण्यात आले होते कारण विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या दृष्टीने अशा क्रिया आवश्यक होत्या संशोधन किंवा सूचना यासंदर्भातील अपवाद अमेरिकेतील कायद्यामध्ये अस्तित्वात होते परंतु The Bayh Dole Act या कायद्यामुळे विद्यापीठातून विकसित झालेल्या उत्पादनांना अधिक सुरक्षित करण्यात आले विद्यापीठामध्ये निर्मित झालेल्या बौद्धिक संपदा हक्कांचे व्यवसायीकरण करणे यामुळे शक्य झाले भारतामध्येही अशा प्रकारचा प्रयत्न PUPFIP bill या विधेयकाद्वारे करण्यात आला होता ज्या अंतर्गत सार्वजनिक निधीचा वापर करून विकसित केल्या जाणाऱ्या बौद्धिक संपदेचा समावेश करण्यात आला होता या विधेयकाचे नाव सार्वजनिक निधीतून निर्मित बौद्धिक संपदेचे संरक्षण आणि वापर असे होते मात्र या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकले नाही कारण त्याविषयी अनेक मतभेद निर्माण झाले होते पेटंटचे परवाने विद्यापीठांसाठी महसूल निर्मितीचे चांगले स्त्रोत ठरले तसेच विद्यापीठा सोबतच संशोधक आणि प्राध्यापक यांच्यासाठीही याद्वारे उत्पन्न मिळू शकले तेव्हा उद्योजकता विकासाची भूमिका पार पाडणाऱ्या उद्योजक विद्यापीठांची ही पार्श्वभूमी आहे जेव्हा तंत्रज्ञानाची ची निर्मिती करणारे आणि समाजाच्या वाढत्या आर्थिक अपेक्षा या विद्यापीठांशी निगडीत झाल्या तेव्हा विद्यापीठांकडून केवळ अध्यापनाचे कार्य करणे एवढीच अपेक्षा राहिली नाही तर विद्यापीठांनी नवीन तंत्रज्ञानाच्या निर्मितीद्वारे समाजाची मदत करावी अशी अपेक्षा निर्माण झाली यासाठी बौद्धिक संपदा कायद्याचा वापर नवीन तंत्रज्ञानाला सुरक्षित करण्याचे साधन म्हणून केला गेला कारण जोपर्यंत नवीन तंत्रज्ञानाला काहीतरी संरक्षण असणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या नव संशोधनामध्ये गुंतवणूक करणे लोकांना अवघड जाते कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात या बाबी दिसून येतात तेव्हा सॉफ्टवेअरचे क्षेत्र असो किंवा जैवतंत्रज्ञानाचे क्षेत्र असो त्यामध्ये प्रथमतः नवीन तंत्रज्ञानाच्या बौद्धिक संपदा हक्कांवर अधिक भर दिला जातो कारण जोपर्यंत असे हक्क संरक्षित होत नाहीत तोपर्यंत लोकांना त्यांच्या गुंतवणुकीवरील सुनिश्चित परताव्या संबंधी खात्री होत नाही त्यामुळेच कुठल्याही नवीन उद्योगांच्या सुरुवातीच्या काळामध्ये बौद्धिक संपदा हक्कांवर अधिक भर दिला जातो ज्याद्वारे गुंतवणूक उभी केली जाऊ शकते तसेच विद्यापीठांमधून संशोधन कार्य होत असल्यामुळे विद्यापीठांना बौद्धिक संपदा विकसित करणे आणि त्याचा प्रसार करणे शक्य झाले बौद्धिक संपदा हक्क अंतर्गत संरक्षित झालेल्या नवसंशोधनातून नवीन उत्पादने विकसित करण्यामध्ये विद्यापीठांनी महत्त्वाची भूमिका निभावली आणि हे घडू शकले कारण विद्यापीठातील संशोधनास खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी किंवा ज्या संस्थांना संशोधनाच्या व्यवसायीकरण करण्यामध्ये रस होता त्यांनी ह्या तंत्रज्ञानास बाजारपेठेत नेले विद्यापीठांनी संशोधनाचे कार्य केले पाहिजे परंतु ज्या संशोधनाचे व्यवसायीकरण करता येणे शक्य आहे त्या संशोधना वर अधिक भर दिला पाहिजे प्राधिकरणे आणि विद्यापीठे यांच्या भागीदारीतून परवाने विषयक किंवा उद्योजकता विषयक नियमांची निर्मिती होऊ शकेल विद्यापीठांना आपल्या बौद्धिक संपत्तीचे व्यवसायीकरण हे दोन प्रकारे करता येईल एक म्हणजे बौद्धिक संपदा हक्क कायद्याखाली संरक्षित तंत्रज्ञानाचे परवाने ते देऊ शकतील तसेच पेटंटचे परवाने देऊ शकतील किंवा प्राध्यापक आणि संशोधक समूहांना नवीन कंपनी स्थापन करण्यासाठी आवश्यक ती सुविधा देऊ देऊ शकतील तेव्हा विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे परवाने देऊन रॉयल्टी मिळवता येईल किंवा असे परवाने देण्याच्या ऐवजी लहान समूहांना आणि नवोपक्रमांना स्वतःचे व्यवसाय सुरु करता येतील यादृष्टीने त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवून उद्योजकता विकासाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे व्यवसायीकरण करता येईल आता असे करणे विद्यापीठाच्या दैनंदिन कार्याचा एक भाग बनले आहे कारण त्याद्वारे समाज उपयोगी कार्य केले जाते ज्याप्रमाणे अध्यापनाचे कार्य हे समाजाच्या हितासाठी आहे त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे हेसुद्धा विद्यापीठांच्या समाजोपयोगी कार्यापैकी एक महत्त्वाचे कार्य आहे तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यामध्ये विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका आहे विद्यापीठाद्वारे तंत्रज्ञानाच्या प्रसाराचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले जाते 1980 पासून अमेरिकेत पाच हजारांपेक्षा जास्त नवोपक्रमाची निर्मिती झालेली आहे आणि the Bayh Dole Act च्या अंमलबजावणीनंतर ही निर्मिती मुख्यतः विद्यापीठांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झालेली आहे भारतामध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी द्वारे नवोपक्रमांना चालना देण्यात आली आहे विशेषतः आयआयटी मद्रास आणि आयआयटी बॉम्बे येथे असलेल्या संशोधन पार्क च्या माध्यमातून नवीन व्यवसायांना विकसित होण्यासाठी सहाय्य करण्यात येते भारतामध्ये विद्यापीठांना पेटंटचे परवाने देणे हे प्रारूप प्रामुख्याने अवलंबिले जाते जरी इंक्युबॅशन केल्या गेलेल्या कंपन्यांचे प्रमाण कमी असले तरीही विद्यापीठांना पेटंटचे परवाने देणे हेच प्रारूप अवलंबिले जाते तेव्हा विद्यापीठांच्या संदर्भात बौद्धिक संपदेचे काय महत्त्व आहे हे अमेरिकेतील काही विद्यापीठांच्या उदाहरणावरून लक्षात येईल अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट विद्यापीठाने कर्करोगावरील टेकसोल नावाचे एक औषध विकसित केले ज्याद्वारे करोडो रुपयांचा महसूल मिळविला गेला हे परवानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या व्यवसायीकरण करण्याचे ठळक उदाहरण आहे फ्लोरिडा स्टेट विद्यापीठाने Bristol Myers Squib या औषध निर्माण कंपनीशी भागीदारी करून आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुमारे 45 दशलक्ष डॉलर्स चा महसूल मिळवला तर मिनिसोटा विद्यापीठाने एचआयव्ही रोगावरील abacavir या औषधासाठी लागणाऱ्या संयुगांची निर्मिती करून सुमारे 370 दशलक्ष डॉलर्स ची कमाई केली विद्यापीठांना तंत्रज्ञानाचे पेटंट आणि परवाने यामधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असल्यामुळे सहाजिकच पेटंट वरून विद्यापीठांमध्ये वादही झाले केवळ विद्यापीठे आणि कंपन्या यांच्या मध्येच नाही तर एका विद्यापीठाचा दुसऱ्या विद्यापीठाशी ही वाद झाला एवढेच नव्हे तर विद्यापीठांचा आपल्या कर्मचारी आणि प्राध्यापकांशी ही वाद झाला याचे एक ठळक उदाहरण म्हणजे प्राध्यापक मेडी आणि ड्युक विद्यापीठांमधील वाद होय ड्युक विद्यापीठातील प्राध्यापक मेडी आणि विद्यापीठ यांच्यामध्ये पेटंट वरून काही वाद निर्माण झाला आणि प्राध्यापक मॅडी यांनी विद्यापीठाच्या विरोधात खटला दाखल केला त्याचा निकाल 2002 मध्ये आला ड्युक विद्यापीठाचे असे म्हणणे होते की त्यांनी केलेली कृती संशोधनाशी संबंधित असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पेटंट कायद्याच्या उल्लंघन कक्षेत येत नाही प्राध्यापक मेडी यांचे असे म्हणणे होते की त्यांनी केलेल्या संशोधनाचे विद्यापीठाद्वारे मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण केले जात आहे जे की पेटंट कायद्याच्या अपवाद नियमाखाली येत नाही आणि अमेरिकेतील अनेक विद्यापीठे या पद्धतीने काम करत आहे तेव्हा न्यायिक प्राधिकरणाने असा निर्णय दिला की ड्युक विद्यापीठाला अपवाद नियमांचा वापर करता येणार नाही कारण त्यांनी तंत्रज्ञानाचे व्यवसायीकरण केले आहे भारतामध्ये मात्र अजूनही संशोधनाला अपवाद नियमात गृहीत धरले जाते आणि विद्यापीठांना संशोधन करण्याची परवानगी दिली जाते जरी तांत्रिक दृष्ट्या असे संशोधन पेटंट उल्लंघन कायद्याच्या कक्षेत येते मात्र अशा संशोधनाचे उद्देश विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या दृष्टीने सूचना देण्यापुरता मर्यादित असले पाहिजे आणि त्याचे व्यवसायीकरण करण्याचा उद्देश नसला पाहिजे परंतु एकदा का विद्यापीठांनी संशोधनाचे व्यवसायीकरण करण्याची सुरुवात केली की मात्र संशोधनाचा अध्यापनासाठी उपयोग आणि त्याचे व्यवसायीकरण यामध्ये फरक करणे अवघड होते हे प्राध्यापक मेडी आणि ड्युक विद्यापीठ या उदाहरणावरून स्पष्ट होते नुकतेच जनुकीय संवर्धनाच्या संदर्भातील डीएनए संदर्भातील क्रिस्पर केस 9 नावाचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे परंतु या तंत्रज्ञानाच्या संदर्भात तांत्रिक बाबी पेक्षाही नैतिक बाबींविषयी अनेक मुद्दे उपस्थित झाले जसे की जनुकीय संवर्धनावर होणाऱ्या खर्चाचे फलित काय असेल कारण यासंदर्भातील तंत्र हे गर्भावस्थेत वापरले जाते आणि संशोधकांना त्याच्या अंतिम परिणामा याबाबत ठोसपणे काहीही सांगता येत नाही तेव्हा त्यात काही नैतिक मुद्द्यांचा समावेश आहे यु सी बर्कली यांनी बोर्ड इन्स्टिट्यूट ऑफ एमआयटी आणि हावर्ड विद्यापीठ यांच्या विरोधात एक खटला दाखल केला होता युसीबी नी 2012 मध्ये पेटंटसाठी अर्ज केला होता परंतु 2014 मध्ये बोर्ड इन्स्टिट्यूटने पेटंट मिळविले या दोन संस्थांनी एकमेकांशी साधर्म्य असणाऱ्या तंत्रज्ञानासाठी पेटंट अर्ज केला होता आणि त्यामुळे एकमेकांचे तंत्रज्ञान स्थगित करण्यासाठी खटला दाखल केला होता म्हणजे पेटंट संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे वाद निर्माण होतात जेव्हा तंत्रज्ञानाची निकड प्रकर्षाने जाणवते उद्योजक विद्यापीठेही या प्रकारच्या पेटंट विषयक खटल्यांना सामोरे जाऊ शकतात संशोधनाला प्रयोगशाळेतून बाजारपेठा पर्यंत नेण्याची अनेक उदाहरणे आहेत आणि यातील काही उदाहरणे तर प्राध्यापकांची आहेत ज्यांनी आपल्या प्रयोगशाळेतील संशोधना पासून यशस्वीपणे मोठ्या कंपन्यांची निर्मिती करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथील प्राध्यापक हर्बर्ट बॉयर हे ग्रीन टेक नावाच्या कंपनीचे सहसंस्थापक आहेत जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील ही एक नामांकित अशी औषध निर्माण कंपनी आहे 1978 मध्ये या कंपनीने सिंथेटिक ह्यूमन इन्सुलिन तयार केले या कंपनीस नंतर 2009 मध्ये हाफमन ला रोच यांनी अधिग्रहित केले Iभारतामध्ये मला माहित असलेले उदाहरण म्हणजे डॉक्टर पी व्यंकट रंगन जे एक आघाडीचे संशोधक आणि आयआयटी मद्रास चे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी याडल आयएनसी नावाची एक अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी तयार केली जी व्यवसायिक दृष्ट्या खूप यशस्वी ठरली केंब्रिज विद्यापीठातील एमआरसी लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी या संस्थेतील संशोधकांनी तब्बल 11 नोबेल पारितोषिके मिळविले आहेत या संस्थेच्या परवान्यांमधून हुमिरा नावाच्या औषधाची निर्मिती करण्यात आली हुमिरा हे स्वरोगप्रतिरक्षित आजारांवरील जगभरात सर्वाधिक विकले जाणारे औषध आहे रॉयल्टी हक्क समभागांची विक्री आणि बौध्दिक संपदेचे परवाने देणे या माध्यमातून या औषधाने सातशे दशलक्ष पाउंड इतके उत्पन्न मिळविले आहे यावरून आपल्या लक्षात येईल की विद्यापीठांच्या द्वारे विकसित केलेल्या बौध्दिक संपदेचे महत्व किती मोठ्या प्रमाणावर आहे